या व्याख्यानात आपण सेन्सरबद्दल बोलणार आहोत जे इंटरफेसिंग व एम्बेडेड सिस्टम अप्लिकेशन्स तयार करण्यासाठी वापरले जातात येथे आम्ही प्रात्यक्षिकेचा भाग म्हणून आपण येथे दाखवलेल्या स्पीकर टेम्परेचर सेन्सर LM35 लाइट डिपेंडेंट रेझिस्टर मायक्रो फोन सारख्या काही सेन्सरविषयी थोडक्यात बोलणार आहोत आपण तपशील मध्ये जाणार नाही तर थोडक्यात कार्य प्रणाली समजून घेऊ जेणेकरुन आपल्याला यंत्र कसे कार्य करते ते प्रत्यक्षात समजेल प्रथम आपण स्पीकर बद्दल बोलूया स्पीकर एक उपकरण आहे ज्याद्वारे आपण काही आवाज उतपन्न करू शकतो एक स्पीकर मूलत इलेक्ट्रो अकॉस्टिक ट्रान्सड्यूसर असतो म्हणजे विद्युत ऑडिओ सिग्नलला ध्वनी मध्ये रूपांतरित करतो याचा अर्थ असा की आपण इनपुट म्हणून इलेक्ट्रिकल सिग्नल वेव्हफॉर्म द्याल आणि स्पीकर आउट पुट म्हणून आवाज उत्पन्न करेल आता स्पीकरमध्ये काय आहे स्पीकरच्या आत विद्युत चुंबक व इलेकट्रोमॅग्नेट असते विद्युत चुंबक म्हणजे काय इलेक्ट्रोमॅग्नेट फेरोमॅग्नेटिक मटेरियलपासून बनवलेला असतो आणि त्याच्या भोवताली कॉइल गुंडाळलेली असते जेव्हा जेव्हा कॉइलमधून प्रवाह वाहतो तेव्हा ती सामग्री एक चुंबक बनते तेथे कायमचे लोहचुंबक असते आणि फेरोमॅग्नेटच्या भोवताली गुंडाळी जंगम असते जेव्हा जेव्हा प्रवाह चालू असेल तेव्हा हे चुंबक होते तर ते एकतर कायमस्वरुपाच्या चुंबकाकडे आकर्षित होईल किंवा हे कायमच्या चुंबकापासून दूर जाईल आणि त्यामुळे कंपन तयार होईल ही मूलभूत कल्पना आहे विद्युत चुंबकाच्या गुंडाळीमधून विद्युत् प्रवाह जेव्हा चुंबकीय क्षेत्रामुळे तयार होतो तेव्हा ही सामग्री चुंबक होते आणि दोन मॅग्नेट एकतर एकमेकांना आकर्षित करतात किंवा तिरस्करणीय शक्ती असेल तर तेथून एकमेकां पासून दूर जातील हे विद्युत प्रवाहाच्या ध्रुवयानुसार घडेल या आकृती कडे पहा कायम चुंबक दर्शविला गेला आहे आणि कॉइलच्या मध्य बिंदू भोवती गुंडाळी केलेली जे कायम चुंबकाशी जोडले जाऊ शकते किंवा हा वेगळा जंगम भाग देखील असू शकतो अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीकर्स तयार करता येतात आणि जेव्हा इनपुट व्होल्टेज सिग्नलवर अवलंबून प्रवाह चालू असेल तर कॉइलमध्ये काही प्रवाह चालू असेल तर ही कॉइल आकर्षक किंवा तिरस्करणीय शक्तीच्या आधारे पुढे आणि मागे सरकते आणि त्या गुंडाळीशी एक पडदा जोडलेला आहे स्पीकरमध्ये आपण पाहिले पडदा आहे एक पातळ मऊ सामग्री जी मागे व पुढे सरकते आणि तेथे कंप सुद्धा आहे आता जर ती कंप वारंवारता श्रेणीत असेल जी आमचे कान ऐकू शकेल तर आपण आवाज ऐकू आता आपल्याला माहिती आहे साधारण ध्वनी क्षमता 20Hz ते 20 KHz आहे या वारंवारता श्रेणी दरम्यान मानवी कान ऐकण्यास सक्षम आहे या श्रेणीमध्ये पडदा कंपित करत असलेली वारंवारता असल्यास आम्हाला तो आवाज ऐकू येईल हे असे कार्य करते इलेक्ट्रोमॅग्नेट तसेच पडदा वर आणि खाली जातो तेव्हा एक कंप असेल आणि कंपची वारंवारिता आवाज निर्माण करेल बर्याच ऑडिओ सिस्टम मध्ये एम्पलीफायर सर्किट देखील असते जे कमी नॉइज सुद्धा खूप स्पष्ट आणि छान ध्वनी तयार करते पुढे आपण एका प्रकारच्या तापमान सेन्सरबद्दल बोलू हे एक अतिशय लोकप्रिय तापमान सेन्सर आहे जो आपल्यापैकी बरेचजण प्रयोगांमध्ये वापरतात याला LM35 म्हणतात LM35 सेन्सर असे दिसते येथे 3 पिन आहेत पिन क्रमांक 1 आणि पिन क्रमांक 3 ही वीजपुरवठा पिन आहेत पिन क्रमांक 3 आपण ग्राउंडला जोडतो आणि पिन नंबर 1 आपण वीज पुरवठाशी जोडतो LM35 च्या प्रकारानुसार ही वीजपुरवठा व्होल्टेज 4 ते 20V दरम्यान बदलू शकतो आणि मधल्या पिन नंबर 2 मधून काही अॅनालॉग व्होल्टेज तयार केले जातील जे बाह्य सभोवतालच्या तपमानानुसार असेल LM35 ची दोन आवृत्त्या उपलब्ध आहेत त्यापैकी काही थेट सेंटीग्रेड किंवा सेल्सियस तापमानाच्या प्रमाणानुसार व्होल्टेज निर्माण करू शकतात आणखी एक आवृत्ती आहे जी डिग्री फॅरनहाइट एकका मध्ये देखील व्होल्टेज निर्माण करू शकते जसे मी म्हटले आहे की आउट पुट व्होल्टेज या सेन्सरमधील तापमानाशी संबंधित आहे मी आपल्याला ज्या प्रकारचे सेन्सर दाखवत आहे ते तापमान सेंटीग्रेड प्रमाणात असेल आणि याच्या मध्ये सर्व सर्किटरी तयार केली आहे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या बाह्य कॅलिब्रेशनची आवश्यकता नाही आणि त्यात 0 25oC ची अचूकता आहे जी बहुतेक अनुप्रयोगांमध्ये बर्याच वेळा पुरेसे असते वापरात असताना अगदी कमी उर्जा 60 mA करंट देखील वापरते तर हे एक अगदी कमी उर्जेवर चालणारे उपकरण आहे आणि हे तापमान 55 ते 155 डिग्री सेल्सिअस पर्यंतच्या विस्तृत श्रेणीवर कार्य करू शकते वीजपुरवठा श्रेणी देखील 4 ते 20V पर्यंत आहे इतर मुद्दा लक्षात घेण्या सारखा म्हणजे मध्यम बिंदू एक एनालॉग अॅनालॉग व्होल्टेज उत्पन्न करतो आणि तो तापमानाच्या प्रमाणात आहे तर प्रमाण स्थिरता काय आहे प्रमाण स्थिरता म्हणजे तापमानात प्रत्येक डिग्री सेंटीग्रेड वाढीसाठी आउटपुट व्होल्टेजमध्ये 10 मिलीव्होल्टने वाढ होते हे उपकरण अशा प्रकारे तयार केले गेले आहे मी तपशील स्पष्टीकरणात जात नाही हे उपकरण असे दिसते आपण पहाल की दोन ट्रान्झिस्टर आहेत काही डायोड आहेत काही ऍम्प्लिफायर आहेत सतत विद्युत प्रवाह स्त्रोत आहे आणि हे दोन ट्रांजिस्टर अतिशय विशिष्टयपूर्ण आहेत त्यापैकी एकाकडे एक एमिटर आहे जो दुसर्यापेक्षा 10 पट मोठा आहे हे सर्किट कसे कार्य करते हे मी सांगण्याचा प्रयत्न करीत नाही परंतु अशी संकल्पना आहे की तेथील ट्रान्झिस्टरमधून वाहणारे प्रवाह हे सभोवतालच्या तपमानावर अवलंबून असते आणि या दोन ट्रांजिस्टरमध्ये वाहणाऱ्या प्रवाहांमध्ये फरक वाढवला गेला आहे आणि या प्रतिकार R1 मधील व्होल्टेज निरपेक्ष तपमानाचे प्रमाण बनते आणि दुसर्या बाजूला निरपेक्ष तापमान मूल्य आहे इतर सर्किटरीद्वारे जाणारे व्होल्टेज जे डिग्री फॅरनहाइट किंवा डिग्री सेंटीग्रेडच्या प्रमाणात जाते म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेली LM35 यंत्राची दोन कुटूंबे आहेत एक तुम्हाला डिग्री सेंटीग्रेडच्या प्रमाणात आउटपुट व्होल्टेज देईल दुसरा फॅरनहाइटच्या प्रमाणात परंतु ते वापरणे अत्यंत सोपे आहे येथे मी एक आकृती दर्शवित आहे जिथे आम्ही एक आर्डिनो यूएनओ बोर्डासह LM35 शी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहोत सर्वात डावीकडील टर्मिनल ज्याला आपण 5V शी जोडत आहोत हे टर्मिनल आहे 5V तयार करत आहे हि सर्वात उजवी काळी तार जमिनीशी जोडलेला आहे आणि मध्य टर्मिनल पोर्ट लाइनच्या तापमानाच्या प्रमाणात अॅनालॉग आउटपुट वोल्टेज उत्पन्न करेल आपण पाहता आम्ही एक अॅनालॉग इनपुटशी जोडले आहे कारण ते एक अॅनालॉग व्होल्टेज आहे आपण AD कन्व्हर्टर द्वारे अॅनालॉग व्होल्टेजचे मूल्य वाचू शकतो आपण डेटा वाचू शकतो आणि बाहेरील वास्तविक तापमान काय आहे याची गणना करू शकतो आता आपण लाईट डिपेंडेंट रेझिस्टर एलडीआर नावाच्या सेन्सरबद्दल बोलू जे प्रकाश संवेदन करू शकेल LDRर एक अतिशय लहान डिव्हाइस आहे तो यासारखे दिसतो हे एक दोन टर्मिनल उपकरण आहे आणि तेथे एक पारदर्शक विंडो आहे वरच्या बाजूला आपण पाहू शकता की त्याच्या आत काही प्रकारचे झिगझॅग पॅटर्न आहे या LDR ला कधीकधी फोटो प्रतिरोधक देखील म्हणतात हा एक प्रतिकार आहे ज्याचे मूल्य त्यावरील पडणाऱ्या प्रकाशनुसार बदलते अशा प्रकारे LDR कार्य करते किती प्रकाश पडला यावर अवलंबून प्रतिरोधचे मूल्य बदलते आपण प्रतिकार मोजू शकता जे आपल्याला त्यावर पडणार्या प्रकाशाच्या तीव्रतेबद्दल कल्पना देईल हे सेमीकंडक्टर सामग्री पासून बनवलेले असते कारण सेमीकंडक्टर सामग्रीमध्ये या प्रकारची फोटो प्रतिरोधक वैशिठ्यता असते जेव्हा प्रकाश त्यांच्यावर पडतो तेव्हा प्रतिरोधकता बदलते जेव्हा डिव्हाइसवर प्रकाश किंवा फोटॉन पडतात तेव्हा डिव्हाइसमधील इलेक्ट्रॉन एका अवस्थेतून दुसर्या अवस्थेत जातात सामान्यत त्यांना व्हॅलेन्स बँड असे म्हणतात ते वाहक बँडकडे जातात व्हॅलेन्स बँड ते कंडक्शन बँड हलविल्यास म्हणजे इलेक्ट्रॉन अधिक संक्रमक बनतो परिणामी प्रतिरोध कमी होतो कारण इलेक्ट्रॉनचा प्रवाह विद्युत प्रवाह बनतो आणि दुसरी वैशिष्ट्यता अशी आहे की जसे प्रदीपन वाढते तसतसे प्रतिकार वेगाने कमी होते LM35 प्रमाणे हे लिनिअर डिव्हाइस नाही प्रतिकार तीव्रतेच्या पातळीशी संबंधित नाही तर हे या प्रकारचे एक्सपोनेंसीएल कर्व अनुसरण करते आणि लक्षात घेण्यासारखा दुसरा मुद्दा असा आहे की फरक अगदी महत्त्वपूर्ण असू शकतो आपणास येथे या सामान्य वक्रतेमध्ये पहा की आमच्याकडे मेगा ओम्सच्या प्रतिकार आहे आणि या टप्प्यावर आपल्याकडे शेकडो ओहमच्या पटीने प्रतिकार आहे तर मेगा ओहमपासून शेकडो ओहम पर्यंत एक विशाल प्रतिकार भिन्नता आहे आपल्याकडे प्रतिकारातील हा बदल समजण्यासाठी योग्य सर्किटरी असल्यास आपण प्रकाशाच्या तीव्रतेची पातळी फार विश्वासूपणे आणि अचूकपणे जाणू शकता आपण लक्षात घेण्या सारखा दुसरा मुद्दा असा आहे की हे डिव्हाइस वेगवान नाहीत आउटपुट उत्पन्न करण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल जसे की या डिव्हाइसवर प्रकाश पडतो सामान्यत डिव्हाइसला प्रतिसाद देण्यासाठी आणि आउटपुट स्थिर होण्यासाठी दहा मिलिसेकंद लागतात आणि जेव्हा प्रकाश बंद केला जातो तेव्हा आपण प्रतिकार त्याच्या उच्च प्रतिकार स्थितीत जाण्यासाठी दोन सेकंद लागू शकतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे म्हणजे प्रतिसाद वेळ मायक्रो सेकंद किंवा फार कमी मिलिसेकंदांच्या क्रमाचा नाही आता आपण इंटरफेसिंगबद्दल बोलत आहोत येथे आपण रेझिस्टन्स डिव्हिडर सर्किट वापरतो जसे आपण LDR वापरतो त्याप्रकारे आम्ही प्रतिरोधक R1 5V वीज पुरवठा सोबत वापरु शकतो आम्ही मायक्रोकंट्रोलरच्या अॅनालॉग इनपुट पिन पैकी एकास ते जोडू शकतो तर आपल्याला प्रथम अॅनालॉग आउटपुट व्होल्टेजची श्रेणी शोधावी लागेल आपण प्रकाशाची प्रखरता थ्रेशोल्ड पेक्षा कमी झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी LDR वापरत आहे तर आपल्याला एक प्रयोग करावा लागेल अंधारात आणि उजेडात प्रतिकार मूल्ये काय आहेत हे शोधून काढावे लागेल तर हे RLDR चे मूल्य बदलत आहे त्यानुसार आपल्याला R1 चे मूल्य निवडावे लागेल जेणेकरुन व्होल्टेज आउटपुटमध्ये बदल महत्त्वपूर्ण ठरू शकेल आपण मायक्रोकंट्रोलरमध्ये हे अॅनालॉग इनपुट वाचू शकता आणि त्यासह काय करावे याचा निर्णय घेऊ शकता आता या व्याख्यानात आपण ज्या प्रकारच्या सेन्सरविषयी बोलत आहोत तो मायक्रो फोन आहे मायक्रोफोन हा एक ध्वनी सेन्सरचा प्रकार आहे जे काही आवाज तयार केला जात आहे तो मायक्रोफोनद्वारे कॅप्चर केला जाईल आणि तो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित केला जाईल तर मग मूलत मायक्रोफोन म्हणजे काय अंतर्गत कार्यप्रणालीच्या दृष्टीने मायक्रो फोन स्पीकरप्रमाणेच असते परंतु ती अगदी विपरित मोडमध्ये कार्य करते स्पीकर विद्युतीय सिग्नलला आवाजात रूपांतरित करतो मायक्रो फोन ध्वनीला विद्युत सिग्नल मध्ये रुपांतरीत करतो डिझाइन अगदी समान आहे येथे देखील एक पडदा आहे परंतु मायक्रोफोन स्पीकरपेक्षा बरेच लहान असतात सामान्यत स्पीकर्स आकाराने मोठे असतात मायक्रो फोन आकाराने अगदी लहान असतात आत एक लहान पडदा आहे जेव्हा आपण बोलता तेव्हा पडद्यावर कंपने निर्माण होतात पडद्याच्या स्थायी चुंबकाच्या भोवती एक कॉइल देखील असते कॉइलमधून करंट जात नाही तर आवाजाच्या प्रमाणात पडदा कंपन पावतो आता कॉइल एखाद्या चुंबकीय माध्यमात कंपित झाल्यामुळे कॉइलमध्ये व्होल्टेज निर्माण होईल आणि आपण त्या व्होल्टेजचे मोज माप करू शकतो प्रत्यक्षात हे कसे कार्य करते पडदा मागे व पुढे सरकते पडद्याला जोडलेली कॉइल देखील मागे व पुढे सरकते ज्याप्रमाणे स्पीकरमध्ये स्थायी चुंबकीय क्षेत्र असते कॉइल त्याच्या भोवती मांडलेली असते तर कॉइल हलविताच विद्युत प्रवाह त्यामधून वाहत जाईल ज्यामुळे व्होल्टेज निर्माण होईल तर ध्वनी ऊर्जेचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित होते मायक्रोफोन अशाप्रकारे कार्य करतो आता इंटरफेस करणे देखील फारसे अवघड नाही मी एक वैशिष्ट्यपूर्ण इंटरफेस दर्शवित आहे की ते करण्याच्या सोप्या पद्धती देखील असू शकतात आपण येथे माइक्रोफोनचे प्रतिकात्मक आकृती असल्याचे पहा मी तुम्हाला ट्रान्झिस्टर लेव्हल एम्पलीफायर दर्शवित आहे ज्यात काही प्रतिकार आणि काही कॅपेसिटीन्स आहेत जेव्हा आपण बोलता तेव्हा आवाज व्होल्टेजमध्ये रूपांतरित होते जे 0 ते 5V च्या श्रेणीत असते येथे वैशिष्ट्यपूर्ण इंटरफेस दर्शविला गेला आहे तेथे मायक्रो फोन जोडलेला आपण पाहू शकता हा आपला ट्रान्झिस्टर आहे आणि आपण या Arduino UNO शी कनेक्शन केले आहे जेव्हा आपण काही प्रयोगांसाठी या प्रकारचे मायक्रो फोन खरेदी करू इच्छित असाल तेव्हा मला हे देखील सांगू द्या की आपल्याकडे अशी काही उत्पादने उपलब्ध आहेत ज्यात आधीपासून ही सर्किटरी तयार केलेली आहे म्हणूनच जर आपण ते विकत घेतले तर आपल्याला हा सर्किट तयार करण्याची आवश्यकता नाही हे युनिट आपल्याला व्होल्टेज देईल जो आवाजाच्या प्रमाणात असेल यासह आम्ही या व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहोत पुढील व्याख्यानात आम्ही यापैकी आणखी काही उपकरणा विषयी चर्चा सुरू ठेवू व आपल्याला इंटरफेसिंग प्रयोग दाखवू धन्यवाद